सर्वांना नमस्कार आजच्या वर्गात आपण एज ट्रिगर्ड फ्लिप फ्लॉपवर चर्चा करू शेवटच्या वर्गात आम्ही मूलभूत प्राथमिक घटक अनुक्रमिक लॉजिक सर्किटशी ओळख दिली आम्ही एसआर लॅच आणि एसआर लॅच क्लॉकड वर चर्चा केली आणि आम्हाला आढळले की लेव्हल ट्रिगर्ड एसआर फ्लिप फ्लॉप कसे केले आहे आता आम्हाला एज ट्रिगर्ड फ्लिप फ्लॉप का आवश्यक आहे ओके आम्हाला त्याची आवश्यकता आहे कारण जेव्हा हे घड्याळाची लेव्हल दरम्यान लेव्हल ट्रिगर्ड केले जाते घड्याळाची लेव्हल जास्त असते आउटपुट बदलू शकते आणि जर आउटपुटमधून इनपुटमध्ये काही अभिप्राय येत असल्यास किंवा काही इनपुट बदलत असल्यास सर्किटमध्ये काही ट्रान्झिएंट क्षणिक आणि इतर गोष्टी लक्षात येत आहेत सर्किटच्या इतर भागांमधून आहेत तर त्यामुळे एकापेक्षा जास्त बदल त्या स्थितीत त्या दरम्यान घड्याळ सक्षम राहील हे स्पष्ट आहे का तर एका स्थितीत बदल करण्याऐवजी आपल्याकडे एकापेक्षा जास्त स्थितीत बदल होऊ शकतात आणि ते इच्छित नाही आणि यामुळे डिझाइन प्रक्रियेत किंवा अंमलबजावणी प्रक्रियेमध्ये गियर बाहेर गणना आपल्याला माहित असेल त्यापेक्षा भिन्न असू शकेल तर आपण हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की केवळ एक स्थिती बदल घडून आला आहे आणि ते घड्याळासह सुसंगत होते आणि त्यासाठी आम्ही एज ट्रिगरिंग शोधत आहोत तर घड्याळ बदलत असताना फक्त अगदी कमी कालावधीसाठी एज कडा किंवा काठ येते तर एकतर सकारात्मक एज कडा किंवा काठ ट्रिगर झाली किंवा नकारात्मक एज कडा किंवा काठ ट्रिगर झाली जर कार्य करत असेल तरच आम्ही हे सुनिश्चित करू शकतो की प्रति घडी चक्रात फक्त एकच स्थिती बदल होईल तर त्या करण्यासाठी लोकांनी विविध माध्यमांबद्दल विचार केला आहे आम्ही त्यांच्याबद्दल चर्चा करू तर जी गोष्ट त्वरित आपल्या मनात येते ती म्हणजे घड्याळाची नाडी रुंद करणे त्या दरम्यान ते सक्षम राहील अगदी अरुंद ठीक इतके अरुंद आहे की ते प्रसार प्रसंगाच्या विलंबाच्या क्रमाने आहे आणि ज्याद्वारे अभिप्राय किंवा काही बदल येत आहेत त्या विशिष्ट चक्रात अडकल्यामुळे सर्किटच्या इतर भागापासून म्हणजे तोपर्यंत ते अक्षम झाले आहे जर पॉझिटिव्ह असेल तर क्लॉक पल्स उच्च चा न्यूनतम होईल उच्च स्तरीय ट्रिगर फ्लिप फ्लॉप झाली आहे ओके या घड्याळाचा प्रभाव योग्य क्लॉक करणे ही या विशिष्ट चक्रात पुन्हा प्रतिबिंबित होणार नाही ही कल्पना आहे तर यासाठीच लोकांनी याचा विचार केला आहे घड्याळ हे सामान्य घड्याळ आहे आणि एक नाडी सर्किट तयार करते आणि हे आपल्याला माहित असलेले एक सकारात्मक देते ही एज धार ठीक आहे तर ही नाडी पल्स तयार करणारी सर्किट म्हणून ती मिळवण्याचा एक मार्ग धोका याबद्दल यापूर्वी आम्ही चर्चेत पाहिले होते जर आपल्याला ठीक आठवत असेल तर तर ही प्रभावीपणे NOT गेट आहे तर त्यावेळी घड्याळ कमी म्हणापासून उच्चपर्यंत जात आहे तर प्रसारणाच्या विलंबानंतर हे NOT गेट आउटपुट ते अधिकतम कडून न्यूनतेकडे जाईल आणि जेव्हा आपण AND हे दोघे त्यानंतर या प्रसंगाच्या विलंबानंतर थोड्या काळासाठी आपण एक लहान सकारात्मक नाडी पाहू शकता तर हे घड्याळ फक्त या सर्किट साठी उपलब्ध असेल ओके म्हणूनच अगदी अरुंद नाडीने थेट घड्याळ मिळवणे अवघड आहे म्हणजे मला खूप स्थिर घड्याळ मिळते तर अशा नाडी तयार करणार्या सर्किटमुळे अरुंद नाडी रुंदीची खात्री होईल त्याचप्रमाणे आपल्यास पाहिजे असेल नकारात्मक चालू असल्यास नकारात्मक नाडी एक लहान नाडी रुंदी नकारात्मक ट्रिगर करण्यासाठी अरुंद नाडी रुंदी तर जर हे कमी पातळीचे ट्रिगर बेसिक सर्किट असेल तर बेसिक फ्लिप फ्लॉप आहे ओके तर त्या वेळी आपल्याकडे NOT आणि OR संयोजन करू शकता ठीक आणि आपण पाहू शकता की आपल्याला एक अरुंद नाडी रुंदी मिळेल जी नकारात्मक आहे तर या विशिष्ट सर्किटसाठी जरी सर्किटचा मूलभूत भाग पातळीवर चालला आहे परंतु प्रभावीपणे आपल्याला एक धार ट्रिगरिंग प्राप्त करीत आहे ही वास्तविक धार ट्रिगर नाही परंतु प्रभावीपणे ती मिळत आहे ठीक तर आपण यावर विचार करू आणि पुढे जाऊ या गोष्टीची खात्री देते तर पुन्हा आपण काय पाहूया ते पुन्हा एक दाट प्रतिनिधित्व बनवण्याचा आहे ज्याद्वारे एज ट्रिगर्ड सर्किट एज ट्रिगर्ड एसआर फ्लिप फ्लॉपचे असे प्रतिनिधित्व आहे जिथे आपण हा त्रिकोण पाहू शकता येथे आकार सारखे हे दर्शवते की ती एक धार ट्रिगर आहे ओके तर येथे इनव्हर्टरचा कोणताही बबल नसणे म्हणजे ती सकारात्मक किनार आहे आणि या सारख्या बबलची उपस्थिती आहे ही एक इन्व्हर्टर आहे ठीक आहे तर याचा अर्थ असा आहे की ही एक नकारात्मक धार चालू आहे हे स्पष्ट आहे का आणि सत्य सारणीसाठी आपण हे बाण चिन्ह वरच्या दिशेने जाऊन हे दर्शवितो की ती सकारात्मक धार चालू झाली आहे आणि जेव्हा ही धार येते तेव्हा 0 0 आता आम्ही दर्शवित आहोत की प्रति घडी चक्र फक्त एक स्थिती बदलत आहे आम्ही खात्री देत आहोत तर मग मागील मूल्य लिहिले जाईल 0 1 ते 0 आहे 1 0 हे 1 आहे आणि 1 1 जसे पूर्वी चर्चा केली होती वर्जित आहे आणि त्यामुळे संबंधित टायमिंग आकृती ठीक आहे म्हणून आपण पूर्वी ज्या प्रकारे पाहिले होते आता आपण ते पाहू शकतो की जेव्हा पूर्वीच्या परिस्थितीत जेव्हा तेथे एस आणि आर मध्ये जास्त बदल होते तर याचा अर्थ असा होतो तेव्हा ते प्रतिबिंबित झाले असते परंतु येथे हे प्रतिबिंबित होणार नाही केवळ या कडांमध्ये धारात असलेल्या या सकारात्मक जाणाऱ्या किनार्यांमुळे फ्लिप फ्लॉप चालू झाला सर्किटची स्थिती बदलण्याची परवानगी आहे ठीक आहे तर त्या वेळी ते एस आणि आर चे मूल्य काय आहे ते पाहेल म्हणून येथे Q चे 0 म्हणून बदल करण्याची परवानगी दिली गेली आहे तर त्या वेळी एस आणि आर 0 आहेत म्हणून कोणताही बदल नाही तर येथे पुन्हा टी 1 वर आहे तेव्हा त्यास बदलण्याची परवानगी मिळाली आहे की एस 1 च्या बरोबर आहे आणि आर 0 च्या बरोबर आहे तर आऊटपुट 1 होईल त्यानंतर येथे घड्याळ जास्त असेल तर हे 0 झाले आहे 1 हे 1 झाले आहे जर मी आकृती काढली तर आपण ती गोष्ट पाहू शकता परंतु आउटपुटमध्ये कोणताही बदल झालेला नाही जर ते पातळीवर चालना मिळाली असती तर त्वरित बदल होईल तर हे जे घडत आहे ते पाहिजे ते नाही आणि ते पुन्हा होईल असा माझा अर्थ आहे जेव्हा जेव्हा येईल तेव्हा फक्त या काठावर अवलंबून असेल आणि त्या वेळी एस आणि आर च्या मूल्यांवर अवलंबून असेल तर एस 0 आणि आर 1 आहे बरोबर तर ते रीसेट होते आणि त्याचे मूल्य 0 होते तर हे असे प्रगती करते हे ट्रिगर्ड आणि लेव्हल ट्रिगर्ड फ्लिप फ्लॉप आणि त्यांचे टाइमिंग आकृती यांच्यातील फरक आहे तर आता आम्ही अनुक्रमातील लॉजिक डिझाइनमध्ये वापरल्या जाणार्या फ्लिप फ्लॉपच्या इतर प्रकारांकडे पाहत आहोत तर एकाला डी फ्लिप फ्लॉप म्हणतात तर काय आहे डी फ्लिप फ्लॉप कसे डिझाइन केले आहे ते कसे दिसते तर डी फ्लिप फ्लॉप आम्हाला माहिती आहे की हा मूलभूत एसआर फ्लिप फ्लॉप भाग आहे तर हे एस इनपुट होते आणि हे आर इनपुट होते आणि हे असे घड्याळ आहे जे आम्हाला आधीच माहित आहे तर आपण एस आणि आर दरम्यान एक इनव्हर्टर ठेवले ज्याद्वारे हे केवळ एक इनपुट बनते कारण एस आणि आर या प्रकारे जोडलेले आहेत ठीक आहे तर हे अर्थातच एक इनपुट आहे घड्याळ ट्रिगर आहे तिथे त्या घड्याळाशिवाय आणि क्यू म्हणजे आउटपुट आणि क्यू बार एक पूरक आउटपुट आहे तर अशाप्रकारे फ्लिप फ्लॉप व्यवस्थित केला जातो तर डी फ्लिप फ्लॉपसाठी जेव्हा जेव्हा घड्याळ 0 किंवा 1 असेल तेव्हा कोणतीही धार आली नाही 0 किंवा 1 मूल्य कितीही असो मागील मूल्य कायम ठेवले जाईल जेव्हा जेव्हा 0 असेल तेव्हा एस 0 असेल येथे इन्व्हर्टर तर आर 1 आहे आणि एज येते काय होईल ते रीसेट होईल तर जर 0 असेल तर 0 आउटपुटमध्ये असतील आणि त्याऐवजी जर हे 1 असेल तर हे एस 1 आहे आणि इन्व्हर्टर असल्यामुळे हे 0 असेल तर आऊटपुट मिळेल जेव्हा एज धार येईल तेव्हा आऊटपुट 1 होईल तर जे काही इनपुट आहे ते आऊटपुटमध्ये ट्रान्सफर होते आणि तिथेच राहते ते तिथे असते आणि डी फ्लिप फ्लॉप अशा प्रकारे कार्य करते आणि त्यापैकी बरेच काही आणि त्याचा अनुप्रयोग आपण नंतर पाहू आता आपण पहाल की जेव्हा हे सर्व सर्किट्स आम्ही जटिल अनुक्रमिक तार्किक कामावर घेतो आम्हाला काही विशिष्ट वेळी सर्किट साफ करणे किंवा सर्किट प्रीसेट करणे स्थिती साफ करणे किंवा स्थिती प्रीसेट करणे आवश्यक आहे एक महत्वाची गरज म्हणजे आरंभ दरम्यान ठीक तर आपण बर्याच फ्लिप फ्लॉपशी कनेक्ट केले आहे आणि आपण त्यातून एक जटिल सर्किट बनविली आहे तर आपण कशापासून प्रारंभ कराल आपण कोणत्या स्थितीतून प्रारंभ कराल सामान्यत आपण 0 0 0 वरुन किंवा म्हणा किं 1 1 1 वरुन प्रारंभ करू शकता जे काही आहे ते किंवा ते कदाचित 0 1 0 काहितरी आपल्यास माहित आहे हे पूर्वनिर्धारित ठीक आहे तर अशा परिस्थितीत आम्हाला अशी काही गोष्ट हवी आहे ज्याद्वारे तो त्या मार्गाने सुरू केला जाऊ शकतो ठीक आहे किंवा घड्याळाच्या अनुप्रयोगाशिवाय काही स्थिती सादर केले जाऊ शकते तर याला एसिंक्रोनस प्रीसेटिंग किंवा एसिंक्रोनस क्लियरिंग म्हणतात तर त्यासाठी आपण काय करू शकतो तर हा सर्किटचा घड्याळाचा भाग आहे तर आपण अजून असे एक OR गेट ठेवू शकतो आणि जेव्हा आपण प्रीसेट ठेवतो तो 1 च्या बरोबर असतो आणि क्लिअर 0 च्या बरोबर असतो तर हे 1 आहे आणि हे 0 आहे जे घड्याळ काहीही असो आता क्लॉकिंग करणे आवश्यक नाही म्हणूनच जेव्हा हे असे केले जाते तेव्हा हे एसिंक्रोनस असते नंतर हे आपल्यावर आहे हे 1 वर सेट केले जाईल आणि हे 0 असेल आणि जेव्हा ते दोघे 0 असतील तेव्हा या ओपन गेट या इनपुटवर कार्य करेल जेव्हा ते दोघेही 0 बरोबर असतील तर OR गेटसाठी सक्ती नसलेले इनपुट आहे तर येथून जे काही येत आहे ते म्हणजे हे AND गेट आणि हे AND गेट क्लॉकिंगद्वारे आणि जे काही डी फ्लिप फ्लॉपमध्ये आहे जेणेकरून आउटपुट काय आहे ते ठरवेल अशाच प्रकारे क्लिअरिंग केल्याने ते 1 होईल हे 1 आहे आणि हे 0 आहे तर ते 0 करेल आणि हे 1 होईल हे स्पष्ट आहे तर हे डी फ्लिप फ्लॉपसाठी दर्शविले गेले आहे आणि नंतर पुन्हा प्रतीकांच्या बाबतीत कॉम्पॅक्ट प्रतिनिधित्व करण्यासाठी आम्ही येथे प्री आणि मोकळा ठेवत आहोत जे प्रीसेट आणि मोकळा आहे तर हे असे होते कारण ते सक्रिय उच्च प्रीसेट सक्रिय उच्च मोकळा आहे जर सक्रिय कमी असेल तर आम्ही येथे एक बबल ठेवला असता आणि येथे एक बबल टाकला असता यापूर्वी जर NOT गेट घातला असेल तर आपल्याला त्याऐवजी हे उच्च असेल माहित आहे मग आम्ही येथे एक बबल टाकला असता हे स्पष्ट आहे का तर हे डी फ्लिप फ्लॉपसाठी दर्शविले गेले आहे एसआर फ्लिप फ्लॉपसाठीदेखील हे असू शकते हे आपणास माहित असलेल्या कोणत्याही फ्लिप फ्लॉपसाठी शक्य आहे एसिन्क्रोनस प्रीसेट क्लीयर डिझाइन केले जाऊ शकते आता आपण दुसर्या प्रकारच्या फ्लिप फ्लॉपवर आलो ज्याला जेके फ्लिप फ्लॉप म्हणतात तर जेके एसआर सेट रीसेट होते दोन इनपुट होते तर जेके फ्लिप फ्लॉप आपण पाहू शकता की तेथे दोन इनपुट आहेत तर हे जेके फ्लिप फ्लॉप तर आपण कनेक्शन कसे बनविलेले ते पाहिले तर हे सामान्य एसआर लॅच आहे आणि घड्याळासह एसआर फ्लिप फ्लॉप आहे म्हणून हे तिसरे इनपुट तिथे नव्हते ठीक तर याशिवाय हे मानक एसआर फ्लिप फ्लॉप आहे कृपया हा भाग समजून घ्या तर हा अभिप्राय हा अभिप्राय दूर करा मग हा आपला एस आहे आणि हा तुमचा आर आहे हे मानक एसआर फ्लिप फ्लॉप आहे तर जे के फ्लिप फ्लॉप मिळवण्यासाठी काय केले गेले आहे ते क्यू हे या आरला जोडलेले आहे आणि एसआर फ्लिप फ्लॉपपासून वेगळे करण्यासाठी आम्ही इनपुटला वेगळे नाव देत आहोत आणि क्यू बार येत आहे तिथे जिथे एस तेथे AND गेटला तिसरे इनपुट म्हणून होते ओके आणि आम्ही J हे नाव देत आहोत तर जेके फ्लिप फ्लॉप या प्रकारे बनविला जातो तर एसआर फ्लिप फ्लॉप साठी आपल्याकडे असलेल्या सत्य टेबलपेक्षा आता सत्य टेबल कसे वेगळे होते ते पाह ओके तर जर आम्ही तपास केला तर आपण पाहतो की जेव्हा जे आणि के 0 आणि 0 असतात तेव्हा हे AND गेट 0 हे जबरदस्तीचे इनपुट आहे म्हणून हे इनपुट 0 आणि 0 असेल फेडबॅक काय आहे याची पर्वा न करता किंवा जे काही आपल्याला माहित आहे त्याशिवाय इतर गोष्टी म्हणजे जेव्हा घड्याळ योग्य क्लॉकिंग आहे ठीक आहे तर याचा अर्थ काय आहे शेवटचे मूल्य तेथे असेल मोकळा पहिला भाग बरोबर जर हे 0 असेल आणि हे पुन्हा 1 असेल तर 0 हे एक सक्ती इनपुट आहे तर हे 0 असेल आणि हे इनपुट असेल जर Q 0 होते आणि हा 1 असेल तर कृपया हा भाग समजून घ्या जर Q 0 असेल तर 0 येथे अभिप्राय असेल तर हे 0 असेल तर 0 0 म्हणजे मागील मूल्य कायम राहील जर 0 असेल तर ते 0 वर राहील 1 1 वर राहील त्याऐवजी आधीची व्हॅल्यू 1 होती आणि नंतर हे 0 होते तर हे 0 येथे येईल हे 1 येथे येईल आणि घड्याळ हे सक्षम करीत आहे जेणेकरून हे 1 होईल तर 0 आणि 1 याचा अर्थ असा की आउटपुट 0 होईल ते रीसेट केले आहे तर मागील मूल्यांपेक्षा एकतर 0 किंवा 1 असला तरी आउटपुट 0 होईल तर 0 1 आउटपुट 0 होईल म्हणून सममितीपासून आपण 1 0 साठी म्हणू शकता की आउटपुट 1 होईल आणि मग शेवटचा मामला येईल ज्यासाठी हा अभिप्राय दिला जाईल आणि एसआर फ्लिप फ्लॉप जेके फ्लिप फ्लॉपपेक्षा वेगळा आहे अन्यथा आपण या इतर तीन ओळी सत्य सारणीच्या समान आहे जेव्हा हे 1 आणि 1 असेल आणि हे 0 आहे आणि हे आधीचे मूल्य 1 आहे आणि आपण ते 1 1 केले आहे आणि घड्याळ आता सक्षम झाले आहे तर हे 0 येथे येईल हे घड्याळ हे 1 तिथेच जाईल आणि आम्हाला फक्त माहित आहे त्यावेळेस घड्याळ सक्रिय होईल तर आऊटपुटचे काय झाले तर 1 1 1 हे आउटपुट 1 AND गेट आहे आणि हे 0 आहे तर हे 0 आहे तर 1 आणि 0 एस आणि आर आउटपुट 1 होईल आणि हे आउटपुट 0 होईल हे समजलं आहे जर हे 0 होते तर ते 1 असेल पुन्हा सममितीने आपण शोधू शकता कारण ते एकसारखेच आहे जर पूर्वीचे आउटपुट 1 आणि हे 0 असेल आणि ते 0 असते आणि हे 1 असते आणि त्यामुळे मुळात ते त्या वेळी टॉगल होते हे समजलं आहे का तर हे यापुढे निषिद्ध नाही जे एसआर फ्लिप फ्लॉप 1 1 इनपुटसाठी होते आता जर 1 1 दिली तर आधीची स्थिती फक्त उलटी आहे तर हे जेके फ्लिप फ्लॉप ट्रूथ टेबल आहे आणि चिन्ह असेच असेल आणि जर आपल्याकडे असे काही असेल ज्याला एक्टिव लो प्रीसेट आणि क्लीयर म्हणतात म्हणजेच हे चिन्ह असेच सादर केले जाईल तर हे मुळात नकारात्मक धार ट्रिगर्ड जेके फ्लिप फ्लॉपचा संदर्भ देत आहे आता आपण मास्टर स्लेव्ह गुलाम फ्लिप फ्लॉप नावाची काहीतरी बघत आहोत ठीक आहे तर जेव्हा आपण मास्टर आणि गुलाम म्हणता तेव्हा येथे काहीतरी असे घडेल जे सर्किट चालवत असेल आणि गुलाम म्हणजे फक्त त्यामागून चालत चालले आहे फक्त पुढे जा तर आपण जेके फ्लिप फ्लॉपचे उदाहरण घेऊ शकू या प्रकरणात आपण पाहू शकता की हा एक एसआर फ्लिप फ्लॉप आहे म्हणून गुलाम नेहमीच एसआर फ्लिप फ्लॉप असतो ओके आणि मास्टर फ्लिप फ्लॉप प्रकारावर अवलंबून असतो येथे आपण जेके फ्लिप फ्लॉप बरोबर बोलत आहोत तर अभिप्रायासह हा जेके फ्लिप फ्लॉप आहे आणि हा अभिप्राय येथे येत आहे जो पुढील स्तरावर जाईल तर या दोन बिंदूतून मधले आउटपुट मिळेल आणि येथे जे लक्षात घेण्यासारखे आहे ते असे आहे की येथे एक घड्याळ आहे जे येथे घडलेले आहे ते घड्याळ येथे उलटलेले आहे जर या तर्कशास्त्र उच्चतेसाठी कार्यरत असेल तर जेव्हा ते तर्कशास्त्र कमी वर जाईल तर हे लॉजिक लो पासून लॉजिक उच्चकडे जाईल म्हणून जेव्हा हे 1 वर सक्रिय होते तेव्हा हे स्तरीय ट्रिगर होते त्यातील प्रत्येक 1 पातळीवर चालना मिळते आपण पाहू शकता की तेथे नाडी पल्स तयार करणारे सर्किट नाही आणि इतर गोष्टी तेथे आहेत तर जेव्हा हे सक्रिय असते तेव्हा हे निष्क्रिय असते आणि जेव्हा ते निष्क्रिय असते तेव्हा हे सक्रिय असते तर मग प्रत्यक्षात मग ती कशी मदत करेल जेव्हा हे सक्रिय असेल तेव्हा इनपुटमुळे जे काही इनपुट असेल ते आउटपुट मास्टर आउटपुट पर्यंत येते हे अंतिम आउटपुटवर जाऊ शकत नाही कारण गुलामाचा स्लेव्ह हा भाग आता निष्क्रिय आहे आता गुलाम जेव्हा हे निष्क्रिय होते 0 आता गुलाम सक्रिय होतो तर या मास्टरचे आउटपुट जे निष्क्रीय होते म्हणजे त्याची मागील स्थिती राखून ठेवली जाईल हे सर्व 0 म्हणजे 1 1 आहेत तर मागील स्थिती राखली जाईल तर मास्टर आऊटपुट कायम ठेवले जाईल म्हणजे मास्टर आउटपुट आता अंतिम आउटपुट जाईल ठीक आहे तर आता जरी तेथे प्रतिक्रियाही बरोबर असतील आणि तो टॉगल करण्यास विचारत असेल आणि सर्व परंतु घड्याळाचा अर्थ असा आहे की जर दोन्ही निविष्टे 1 असतील तर मूल्य येत आहे आणि विश्रांती घेते म्हणजे मूल्य येथे येईल परंतु ते आउटपुट बदलू शकणार नाही कारण मास्टर आता अक्षम झाला आहे कारण घड्याळ खालचा आहे आणि जेव्हा घड्याळ उच्च होईल तेव्हा ते गुलाम अक्षम होईल तर ज्यामुळे हे टॉगल आहे परंतु आउटपुट येथे येईल परंतु हे पुढच्या टप्प्यात स्लेव्ह स्टेजवर जाणार नाही तर यामध्ये केवळ एकाच स्थितीत बदल होण्याची हमी आहे आपल्याला माहित आहे परंतु हे घड्याळ जास्त आहे तेव्हा इतर ठिकाणाहून काहीतरी वेगळ्या येत असल्यास ते स्थिर असणे आवश्यक आहे जेणेकरून ते कथेचा आणखी एक भाग आहे आणि प्रभावीपणे आपल्याला हे समजत आहे की नंतर जेव्हा जेव्हा ते जाते हा उच्च मास्टर बदलला आहे जेव्हा तो खाली आला तेव्हा हे गुलाम बदलत आहे ठीक आहे आणि त्यानंतर प्रभावीपणे बदल होऊ शकत नाही गुलाम येथे बदलू शकतो परंतु आउटपुट वेळेवर बदलू शकत नाही कारण मास्टर कमी झाला आहे तर प्रभावीपणे आपणास येथे नकारात्मक धार प्राप्त होत आहे नाही तर तुम्ही ठीक म्हणू शकता अशा मार्गाने काठावर ट्रिगर करण्याचा आणखी एक मार्ग आहे वैयक्तिकरित्या ते स्तरीय असतात आणि आमच्याकडे अरुंद नाडी रुंदी आणि त्यासारख्या गोष्टींवर बंधन नाही परंतु अशा परिस्थितीत आहेत की इनपुट स्थिर असणे आवश्यक आहे इनपुट स्थिर असणे आवश्यक आहे आणि सर्व ठीक आहे आणि जेके फ्लिप फ्लॉप ऐवजी तुम्हाला एसआर मास्टर स्लेव्ह किंवा डी मास्टर स्लेव्ह पाहिजे असल्यास आमच्याकडे हा आरंभिक टप्पा डी किंवा एसआर असणे आवश्यक आहे आणि गुलाम नेहमीच एसआर फ्लिप फ्लॉप राहतो कारण मास्टरमधून क्यू आणि क्यू बार दोन निविष्ठे येतात ओके आणि हा लोकांचा एक मार्ग आहे याचा मला अर्थ आहे हा कॉम्पॅक्ट मार्ग आहे ज्याने लोकांना मास्टर स्लेव्ह फ्लिप फ्लॉपच्या प्रतिनिधींचे सादरीकरण केले तर घड्याळ पातळी पातळीवर चालत आहे परंतु आउटपुट खालील काठावर बदलत आहे तर हा आपला फ्लिप फ्लॉप इंडिकेटर आहे आणि त्या बरोबर प्रीसेट व क्लीयर उपलब्ध आहे तर एसिंक्रोनस आहे जेणेकरून ते या प्रकारे दर्शविले जाईल आता आम्ही इनपुट लॉकआउटद्वारे एज ट्रिगरिंगकडे पाहू ही अशी एक गोष्ट आहे जी कदाचित तुम्हाला एज ट्रिगर सर्किट कशा दिसावी च्या अगदी जवळ सापडेल तर कोणत्याही प्रकारचा उर्वरित मार्ग नाही नाडीची अरुंद रुंदी नाही आणि नाडी तयार करणारे सर्किट किंवा मास्टर स्लेव्ह आणि मुख्यतः स्थिर इनपुट तर त्या सर्व गोष्टी भाग तुम्हाला माहिती असू शकतात परिस्थिती काढून टाकता येऊ शकते आणि हे कसे कार्य करते ते पाहूया आणि आम्ही उदाहरण म्हणून डी फ्लिप फ्लॉप घेतो ठीक आहे तर मुलभूत सर्किट आपण पाहू शकता की आपल्यामध्ये एक प्रकारची कुंडी लॅच माहित आहे हे येथे दुसरे कुंडी आहे आणि हे दुसरे कुंडी आहे तर 1 2 3 4 आणि 5 6 बरोबर आणि एक मुद्दा लक्षात घ्या की येथे हे 3 आहे 3 इनपुट बाकी सर्व 2 इनपुट आहेत आता हे सर्किट कसे कार्य करते हे आपण पाहतो आपण उदाहरणे पाहू तर आपण विचार करता की डी सुरुवातीला 0 आहे डी आरंभिक 0 आहे आणि आउटपुट 0 किंवा 1 असू शकते तो भाग आपण पाहु हे त्यापैकी कोणतेही एक असू शकते हे आउटपुट फक्त येथे जोडलेले आहे ते इतर कोणत्याही टप्प्यात उजवीकडे दिले जात नाही जेव्हा जेव्हा डी 0 असते तेव्हा हे आउटपुट असते कारण ते NAND गेटसाठी सक्तीने इनपुट असते म्हणून हे आउटपुट 1 आहे आणि आम्ही घड्याळ उर्वरित बद्दल बोलत आहोत ज्याबद्दल आपण बोलत आहोत ही एक सकारात्मक धार एज आहे तर घड्याळ 0 वर आहे म्हणजे ते निष्क्रिय आहे आउटपुट त्याचे मूल्य बदलत नाही हे कसे घडत आहे ते पाहूया तर घड्याळ म्हणजे 0 म्हणजे हे 1 आहे आणि हे देखील 1 आहे बरोबर तर हा 1 येथे अभिप्राय आहे हा 1 या अभिप्रायावरून आला आहे आणि घड्याळ देखील 1 आहे बरोबर तर हे 1 या ठिकाणी परत जाईल हे येथे येथे 1 संपले आहे म्हणून 1 1 त्याला 0 बनवित आहे बरोबर तर 1 1 मागील मूल्य कायम ठेवली जाईल जर 0 असेल तर ते 0 असेल तर ते 1 असेल ते 1 राहील आणि त्याउलट मी म्हणालो Qn आणि Qn बार अगदी विरुद्ध असेल हे समजलं आहे काय आता काय होते घड्याळ 0 ते 1 पर्यंत बदलते तर प्रथम कोणते दरवाजे प्रभावित होतील गेट्स थेट घड्याळाशी जोडलेले आहे म्हणून घड्याळ हे 0 आहे आणि हे 0 आहे आणि हे 0 येथे फेडबॅक आहे तर घड्याळ 1 बनणे म्हणजे 1 होत आहे म्हणून या तीन 1s या तीन 1 ने 0 बनवल्या आहेत आता घड्याळ येथे 1 झाली आहे परंतु हा विशिष्ट गेट तिथे आहे तर हे 0 ने 1 वर ठेवले आहे इतर काही बदल आहे का नाही कारण जेव्हा हे 0 आहे तेव्हा ते येथे झाले आहे तर येथे 0 अभिप्राय 0 यास हे धारण करीत आहे की असा कोणताही बदल नाही तर हे 1 आणि हे 1 एकत्रित 0 आहेत तर 1 आणि 0 हे होणार आहे ठीक आहे तर हे 0 ला 1 वर नेईल कारण NAND गेटसाठी हे इनपुट करण्यास भाग पाडते आणि हे 1 1 परत दिले ते 0 आहे तर मागील मूल्य 0 किंवा 1 जे काही असेल ते 0 असेल आणि हे 1 ठीक आहे तर जर डी 0 क्यू 0 झाला तर ते डी फ्लिप फ्लॉप होते ते कसे दिसावे ती एज ट्रिगर आहे की नाही ते पाहू आता घड्याळ 1 वर आहे बरोबर आपण पाहिले आहे की जेव्हा घड्याळ जास्त होते तेव्हा ते बदलत असते घड्याळ 1 झाले आहे बरोबर तर काय आहे त्यावेळी आउटपुट काय होते हे 0 डी 0 ठीक होते तर डी 0 होता म्हणजे हे 0 होते आणि हे 1 घड्याळ 1 वर आहे हे 0 म्हणजे याचा अर्थ 1 हे होते हे 0 होते बरोबर आणि दुसरे काय तर हे 1 आहे आणि 0 येथे येत आहे मी या टप्प्याबद्दल बोलत आहे मी बदलबद्दल बोललो नाही ठीक आहे आणि हे 1 येथे येत आहे तर हे 0 येथे आहे घड्याळ 1 आहे ठीक तर आता सर्व इनपुट समजले गेले आहेत आणि आम्ही डी येथे बदल करण्यापूर्वी या टप्प्यावर आलो आहोत तर घड्याळ 1 आहे आता आपण डी 0 वरून 1 केले आहे ते 0 ते 1 पर्यंत बदलते तेव्हा काय होते तर त्याचा परिणाम कोठे होतो त्याचा प्रथम परिणाम कोठे होतो हे आपल्याला पाहावे लागेल तर हे प्रथम या विशिष्ट NAND गेटला प्रभावित करते कारण डी फक्त त्या उजवीकडे जोडलेले आहे तर 0 ते 1 ते झाल्यावर हा 1 असे होते तर संबंधित प्रभाव काय आहे तर हे गेट आधीपासूनच त्याचे इतर इनपुट 0 ठीक आहे तर 0 आणि 1 ते फक्त 1 वर राहील नाही का तर आणि हे 1 येथे परत दिले जाते आणि ते फक्त 1 राहते जेणेकरून ते 0 राहील तर तेथे काहीही नाही इतर कोणत्याही गेटला परिणाम होत नाही तर या बदलावर आपल्याला 1 महत्वाचे दिसेल जेणेकरून ते सर्व मागील मूल्यावर उर्वरित असतील तर इनपुट जरी बदलले इनपुट लॉक केलेले आहे येथे घड्याळ जरी बदलत असेल तरीही फरक पडत नाही हेच घडत आहे जेव्हा घड्याळ 0 ते 1 पर्यंत जाते तेव्हा तेथे फरक असतो आणि हीच परिस्थिती उद्भवू शकते जर परिस्थिती D साठी 1असेल तर तर घड्याळ 0 असेल बरोबर आहे ठीक तुम्हाला माहिती आहे बदल होत आहेत हे ठीक आहे की नाही हे तुम्ही पाहू शकता हे आउटपुट 1 होईल आणि हे आउटपुट 0 होईल जेव्हा घड्याळ 0 वरून 1 होईल आणि जेव्हा घड्याळ 1 वर असेल आणि जर इनपुट 1 ते 0 पर्यंत बदलेल हे आउटपुट 0 ते 1 पर्यंत बदलेल हे आउटपुट 0 ते 1 वरून बदलेल तर हे येथे 1 फेडबॅक होते परंतु त्याचे इतर इनपुट 0 आहे म्हणून 0 हे 1 वर रोखेल आणि अंतिम टप्प्यात हस्तांतरित होणारा कोणताही बदल नाही ठीक तर यापूर्वी जसे केले तसे विश्लेषण आपण पाहू आणि तत्काळ परिणाम दर्शविला जाईल ते 0 ते 1 आउटपुट मध्ये बदल आहे जर हे 1 असेल तर हे 1 आहे आणि जेव्हा घड्याळ जास्त 1 वर असेल तेव्हा हे 0 ते 1 असेल तर बदल येथेच होत आहेत परंतु त्यानंतर पुढे कोणतेही बदल झाले नाहीत मुळात इनपुटमध्ये बदल होत असला तरी इनपुट लॉकआउट होत आहे तर हे आम्ही लक्षात घेत आहोत आणि आपण डी फ्लिप फ्लॉपसाठी इनपुट कुलूपबंद करुन एज ट्रिगर करू शकता तर एसआर जेके इतर प्रकारच्या फ्लिप फ्लॉपसाठी आम्ही करू शकतो आणि अखेरीस डी टाइप एज ट्रिगर फ्लिप फ्लॉपसाठी आम्ही एसिन्क्रोनस प्रीसेट आणि क्लियर ठेवू शकतो आणि हे मी तुम्हाला दाखवतो असे एक मानक सर्किट आहे आयसी 7474 ओके हे द्वैत आहे म्हणजे असे दोन पॉझिटिव्ह एज ट्रिगर फ्लिप फ्लॉप तिथे असिंक्रॉनस सक्रिय लो प्रीसेट आणि क्लीयर आहे तर हे प्रीसेट आणि मोकळा तेथे आहेत आपण पाहू शकता की हे प्रीसेट इनपुट थेट येथे येत आहे जर हे 0 असेल आणि 1 असेल तर हे 0 होईल आणि 1 होईल बरोबर आणि मग हे आउटपुट 1 होईल आणि हे आउटपुट 0 होईल बरोबर तर ते कमी सक्रिय आहे जेणेकरून ते कमी असेल तेव्हा ते अधिक योग्य होते तर घड्याळ 1 असेल तेव्हा आपण प्रकरणांकडे पहात असाल तर मुळात घड्याळ 1 असेल त्यावेळी घड्याळ निष्क्रिय घड्याळ आहे तर हे 0 आहे आणि ही 1 आहे आणि या बर्याच गोष्टी आपण पाहू शकता हे ठीक आहे तर यासह आम्ही आजची चर्चा समाप्त करतो आपण काय पाहिले स्तरावरील ट्रिगर फ्लिप फ्लॉपमध्ये एका घड्याळ चक्रात एकापेक्षा जास्त किंवा अजाणते स्थिती बदलू शकतात जर घड्याळ नाडी तयार करणार्या सर्किटमधून जात असेल ज्यामुळे नाडीची रुंदी खूप अरुंद होते तर प्रभावीपणे एज ट्रिगर सर्किट मिळू शकते मास्टर गुलाम व्यवस्था दोन स्तरीय ट्रिगर फ्लिप फ्लॉप वापरते जी घड्याळाच्या दोन भिन्न टप्प्यांमध्ये कार्य करते आणि इनपुट लॉकआउट वापरुन एज ट्रिगर करण्यासाठी स्वतंत्र नाडी तयार सर्किट किंवा मास्टर स्लेव्ह व्यवस्था आवश्यक नसते आणि आम्ही पाहिलेले डी आणि जे के फ्लिप फ्लॉप ते त्यांचे सत्य टेबल कसे कार्य करतात आणि आम्ही हे देखील लक्षात घेतले आहे की घड्याळाच्या ट्रिगरविना फ्लिप फ्लॉप रीसेट करण्यात एसिन्क्रोनस प्रीसेट क्लियर इनपुट उपयुक्त आहेत